डुएल स्लोप डिजिटल व्होल्टमीटर आणि इंटिग्रेटेड सर्किट नमस्कार आपण डुएल स्लोप डिजिटल व्होल्टमीटर ला सुरुवात करूया इकडे काही लहान ब्लॉक आहेत ठीक जसे की फ्रिक्वेन्सी डिव्हायडर आणि इंटीग्रेटर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपरेटर अशा पद्धतीने इथे ब्लॉक डायग्राम काढलेली आहे आपल्याला हे ही माहिती पाहिजे ते कसे बनवले आहेत आणि कसे काम करतात आता कंपरेटरला आपण विस्तृतपणे आधीच सुरुवात केलेली आहे तरहे ओपन आहे इथे जोडल्याप्रमाणेएका इनपुट ला निश्चित व्होल्टेज आहे आणि दुसरे बदलत आहे जर इनपुट जास्त असेल नाहीतर आउटपुट कमी असेल जर इनपुट जास्त असेल तर हे साधा आहे तर तुम्ही कंपेरेटर बद्दल बोलू शकत नाही आधी आपण फ्रिक्वेन्सी डीवाईडर बद्दल बोलू आणि त्यानंतर इंटीग्रेटर बद्दल आधी फ्रिक्वेन्सी डिव्हायडर कारण हे सोपे आहे तर आपण आधी बोलूया फ्रिक्वेन्सी डीवाईडर बद्दल काय असते हे तर हे इतर काहीही नसून फक्त एक काउंटर आहेआपण हे पाहिल आहे तुम्हालाही आठवतंय का आपण एक रिपल काउंटर काढले इथे दाखवल्याप्रमाणे जो बनलेला आहे अनेक T फ्लिप फ्लॉप टॉगल फ्लिप फ्लॉप पासून आणि हे T इनपुट आहेत सगळया फ्लिप फ्लॉप चे हे त्याचे आउटपुट आहेत आणि आपल्याकडे क्लॉक आहेत जे निगेटिव्ह बाजूने ट्रिगर होणारे T फ्लिप फ्लॉप आहेत आपण ह्याला असे बनवू इथे आपल्याला क्लॉक सिग्नल चे इनपुट दिलेले आहे जे आलेले असेल क्रिस्टल ओसिलेंटर किंवा इतरही कुणाकडून आणि त्यानंतर हे दाखवल्याप्रमाणे टॉगल असेल त्याला नेहमी 1 वर म्हणजे हाय ठेवायचे त्या सगळ्यांसाठी हे जोडलेली असेल लॉजिक 1लेबल 1 आणि पुढेही प्रत्येक वेळी क्लॉक उतरत्या बाजूकडे येतो आणि आउटपुट टॉगल होते बरोबर तर आउटपुट Q टॉगल होते आता आपल्याला माहित आहेच परंतु आपण थोडक्यात अधिक उजळणी करू तर हा आहे वेळ विरुद्ध हा क्लॉक हा एक क्लॉक अशा पद्धतीने दिसतो आता हा Q त्याला आपण Q0 असे म्हणू Q0 बदलत आहे आणि आपल्याला अशाप्रकारे निगेटिव्ह बाजू मिळते तर इथे हा 0 चा 1 होईल आणि पुढच्या वेळी 1 चा 0 होईल पुढच्या वेळी इथे दाखवल्याप्रमाणे ठीक तर प्रत्येक बाजूला Q ची संख्या बदलत आहे तुम्ही बघू शकता Q एक स्क्वेअर वेव्ह आहे Q0 अर्ध्या फ्रिक्वेन्सी ची आहे जर हे असेल f2 बरोबर आणि त्यानंतर आपण याला इथे जोडू तर हा Q फ्लीप फ्लॉप ला सुरू करेल त्याला आपण Q1 असे म्हणू तरत्यावेळी Q1 बदलत आहे आणि त्याची किंमत प्रत्येक वेळी Q0 होईल म्हणजे पॉझिटिव्ह कडून नेगेटिव कडे जाईल इथे दाखवल्याप्रमाणे तर इथे आपल्याकडे Q1 आहे हे Q1 प्रत्येक उतरत्या बाजूला Q0 चे Q1 होणार आहे आणि ह्या प्रमाणे Q2 या सारखा दिसेल तुम्ही पाहू शकता हे आहे f4 हे आहे f8 आणि या सारखेच पुढेही तर यामुळे तुम्ही पाहू शकता अशाप्रकारे खरंतर फ्रिक्वेन्सी डिव्हायडर काम करते ही आहे फ्रिक्वेन्सी f ही आहे f2 हे आहे f4 हे आहे f8 हे आहे f16 बरोबर तर हे फ्रिक्वेन्सी डिव्हायडर आहे आता हे काय आहे हे सुद्धा एक मॉड्यूलो 16 काऊंटर आहे तर तुम्ही जर विचार केला की हे एक युनिट आहे ठीक तर तुम्ही असा विचार करा की चार युनिटच्या एकत्रित पेक्षा एक युनिट तर हे इनपुट आहे आणि हे आउटपुट तर आपल्याकडे f इनपुट आहे आणि आउटपुट ची फ्रिक्वेन्सी f16 आहे तर हे आहे मॉड्यूलो 16 काऊंटर त्यातील काही संख्यांना आपण एकत्र केले आहे जसे की 1 मॉड्यूलो 16 काऊंटर ठीक तर या संपूर्ण प्रकारात आपण मॉड्यूलो 16 काऊंटर घेतले तर हेही सारखेच आहे तुम्ही आता इथे देऊ शकता f तर याची फ्रिक्वेन्सी आहे y तर तुम्ही याला म्हणू शकता y1 यापासून मिळणारे आऊटपुट त्याची फ्रिक्वेन्सी असेल f16 आता तुम्ही याला पुढच्या काउंटरला जोडू शकता ठीक आणि आउटपुट आहे y2 आणि त्याची फ्रिक्वेन्सी असेल f16 स्क्वेअर बरोबर तर मी जर असा विचार केला कि तुम्हाला याची जाणीव होईल खरंतर हे मॉड्यूलो 2 काउंटर आहे हे मॉड्यूलो 2 काऊंटर आहे कारण हे शून्य आणि एक मोजू शकते तर 1 फ्लीप फ्लॉप एक मॉड्यूलो 2 काउंटर तर हे लक्षात घ्या हे T फ्लिप फ्लॉप एका मॉड्यूलो 2 काउंटर सारखेच आहे तर अशा पद्धतीने आपण कोणत्याही फ्रिक्वेन्सी ला भागून कमी फ्रिक्वेन्सी मध्ये रूपांतरित करू शकतो आणि ही पद्धत आहे यात आपण फक्त 24816 याच्या ने भागाकार करू शकतो हे दोन च्या पटीत आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याला 10 ने भागू शकता मग तुम्हाला कशाची गरज आहे तुम्हाला एक काऊंटर पाहिजे जो 0 पासून 10 पर्यंत मोजू शकेल त्याला डिकेड काउंटर म्हणणार जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी ला दहा ने भागायचे असेल तर तर आपण एक डिकेड काऊंटर घेऊहे आहे मॉड्युलो 10 काऊंटर आणि आपल्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स च्या पहिल्या आठवड्यात आपण शिकलो आहोत की डिकेड काऊंटर कसे बनवतातवेळेअभावी ईथे मी त्याची पुनरावृत्ती करत नाही तर इथे जर तुम्ही ज्याची फ्रिक्वेन्सी मोजायची आहे ते क्लॉक इनपुट दिले तर आउटपुट येणार f10 आणि तुम्ही त्यातील काही इथे जोडू शकता त्यातील अनेक कास्केड मध्ये असणार तर जर तुम्ही इथे f अशी फ्रिक्वेन्सी दिली तर तुमचे आउटपुट f10 असेल आणि तुम्ही याला पुढील काउंटरला जेव्हा द्याल तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी f100 होईल तर या अशा पद्धतीने तुम्ही1 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी पर्यंत मिळवू शकता आणि जर तुम्ही 3 काऊंटर घेतले अशा पद्धतीने कास्केड मध्ये आउटपुट ला जोडले तर तुम्हाला आउटपुट 1 किलो हर्ट्झ मिळेल ठीक तर हे आहे डीकेड काउंटर आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला मंचावर विचारू शकता ठीक आता पुढची भाग बघू या इंटिग्रेटेर कडे बघा अगदी महत्त्वाची बाब आहे डुएल स्लोप व्होल्टमीटर साठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण आता इंटिग्रेटेर बद्दल आणि हा अगदी स्वतः सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे आता इथे मी आधी एक इंटिग्रेटेड सर्किट काढणार जे ओपॅम्प पासून बनलेले आहे ते एका नॉन इन्वर्तींग अंपलिफायर सारखे दिसते तुम्हाला माहित आहे नॉन इन्वर्तींग अंपलिफायर त्यात निगेटिव्ह जोडलेले असते आऊटपुटला आणि पोसिटीव ग्राउंड केलेले असते इथे तुम्हाला काय दिले आहे हे इनपुट आहे त्याला Vi असे म्हणू हे आहे आउटपुट Vo आणि तुम्ही म्हणू शकता की रजिस्टरस R1 R2 आहेत आणि आपल्याला मग माहीतीच आहे V o V i R2 R1 आता आपण जे केले आहे त्याला इथे परत लिहू आपण इथे याला कॅपॅसिटर C म्हणू शकतो तुम्ही आता याला R म्हणा कारण तिथे एकच रजिस्टर आहे आता हे सर्किट लक्षात ठेवायची पद्धत सांगणार हे लक्षात घ्या लाप्लास डोमेन मध्ये आहे तुम्ही अर्थातच शिकलेले आहात इथे आपण कॅपॅसिटर चा एमपीडन्स घेणार आहोत तो असेल CS चा एक भाग V0Vi 1RCS V0 ViRCS V0 t0tViRC V0 जर तुम्हाला लाप्लास डोमेन मधले गणिते माहीत असतील तर त्यावरून तुम्ही दाखवू शकता टाईम डोमेन मधील Vo हा टाईम डोमेन मधील Vi चा RC बरोबर भागाकार जो मिळालेला आहे to पासून t पर्यंतच्या इंटिग्रेशन वरून यात अधिक केलेले आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट असणार आहे वेळ to असताना चे Vo आता आपण काही गणिते पाहू जे लाप्लास ट्रान्सफॉर्म च्या फार परिचयाचे नाहीत माझा अर्थ ज्यांना लाप्लास डोमेन आर्किटेक्ट सारखी इतर काही माहित नाही त्यांना हे समजून घ्यायला थोडा अवघड आहे परंतु ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी हे फार सोप आहे तर याच कारणामुळे मी आतापर्यंत सांगत आलो आहे याला मी वेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलेले आहे लाप्लास ट्रांसफार्म चा उपयोग न करता परंतु हे जलद आहे आणि ही चुकीची पद्धत आहे सर्किट ला लक्षात ठेवण्याची तुम्ही फक्त R ला C बदला आणि मग लाप्लास डोमेन मध्ये हे असेल 1CS आणि ते मला माहित आहे तो 1 तर तुम्ही याचे सूत्र लिहा इन्वर्तींग अंपलिफायर साठी आणि R च्या जागेवर 1CS लिहा आणि खरतर 1S हा लाप्लास डोमेन मध्ये इंटिग्रेशन सारखा काम करेल लक्षात ठेवण्याची ही पद्धत आहे परंतु ही काही फार समाधानकारक नाही कारण येथे आपण प्रत्यक्ष हे पाहतच नाही की आउटपुट हे इनपुट पासून कसे इंटिग्रेट झाले तर हे जलद आणि खराब गणित आहे परंतु याचे प्रत्यक्ष रूप अर्थात फिजिकल इंट्युशन पेक्षा जास्त छान आहे इथे मी एक सर्किट पुन्हा एकदा काढतो बघा आपण याच्या विश्लेषणाला अशा समजुतीने सुरुवात केली आहे की हे Vi आहे तर आपण असे समजून सुरुवात करू की V i 0 V o 0 आणि हे आहे V N V P V N 0 V P 0 हे आपण काही गृहीत धरलेलं नाही तर हे आलेखामध्ये दाखवल्याप्रमाणे जोडलेले आहे हे आहे Vi जर आपण अशा समजुती तून सुरुवात केलेली आहे की कोणत्याही क्षणी सगळ 0 असेल इनपुट 0 आहे इथले पोटेन्शियल सुद्धा 0 आहे हे सुद्धा शून्य आहे आणि हे असे समजणे अगदी वैध योग्य आहे आपण हे तपासून पाहू जर हे शून्य असेल हे शून्य आहे ठीक आणि त्यानंतर या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक वरून स्थिर वैशिष्ट्य वरून तुम्ही बघू शकता की हे दोन्ही आउटपुट सारखेच आहेत म्हणजे शून्य असलं तरी काहीच हरकत नाही तर हा आहे 0 करंट हा शून्य आहे आहे शून्य आहे आणि जर हा करंट शून्य असेल याचा अर्थ हा जो कॅपॅसिटर आहे तो चार्ज होत नाही ठीक तर कॅपॅसिटर मधले पोटेन्शियल वेळेनुसार बदलत नाही तर ही अशी जोडणी सतत राहील ठीक तर हे दोन्ही सारखेच असतील तेव्हा त्याच्या ओपॅम्प च्या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक चे पूर्णपणे पालन होईल त्याला तसंच ठेवलं जाईल तिथे काहीही गरज नसेल कारण तो शून्य आहे आणि त्यातील पोटेन्शिअल ड्रॉप सुद्धा शून्य आहे तर इथे करंट नाही अर्थातच ओपॅम्प च्या इनपुट मध्ये काहीही करंट नाही याचा अर्थ हा करंट शून्य आहे तर KCL नुसार हे शून्य आहे त्यातून म्हणजे कॅपॅसिटर मधून काही करंट जात नाही तर कॅपॅसिटर पोटेन्शिअल बदलत नाही आणि जर तुम्ही शून्य होल्टेज पासून सुरुवात केली तर हे होल्टेज VC असेल आणि याव्यतिरिक्त सगळं शून्य असेल आणि त्यामुळे आपण याच रचनेनुसार नेहमीच राहिलो तरीही काहीच समस्या उद्भवणार नाही तर आणि हो हे अगदीच बरोबर आहे की सुरुवातीच्या क्षणाला आपण आपल्या विश्लेषणाला कुठून सुरुवात केली पाहिजे आता इथे मी फक्त अधिक वजा चिन्ह टाकणार

तर ही आहे संदर्भ दिशा होल्टेज VC मोजण्यासाठी ची ठीक आता बघा मी इनपुट होल्टेज Vi वाढवत आहे तर त्यानंतर या आहेत पायरी 1 पायरी 2 आणि आपण Vi ला हळुवार वाढवत आहोत समजा Vi हे कमी होल्टेज आहे जसे की 1 होल्ट ठीक जर मी याला अगदीच थोडे वाढवले तर काय होईल करंट शून्यच राहिला पुढील करंट ला आपण 1 ओहम चा असे म्हणू हे सुद्धा एक ह्या फॅरेड आहे मला म्हणायचे मोठे अंक हे मी घेत आहे फक्त आपले गणित सोपे होण्यासाठी अर्थात ही प्रत्यक्षातली संख्या नाही व्यवहारीक नाही फक्त गणित सोपे होण्यासाठी घेतले आहे तर हा आहे करंट I मग तो होणार आहे 1 एंपियर तर एक एंपियर इतका करंट तिथून जायला सुरुवात होईल आणि मग तो करंट सर्किट मधून फिरेल तो फक्त कॅपॅसिटर कडे येईल ठीक कारण तो ओपॅम्प च्या मध्ये जाणार नाही तो फक्त कॅपॅसिटर पर्यंत येईल तर आणि याचा अर्थ या प्लेट कडे चार्ज येत आहे आणि आपण जर कंजर्वेशन ऑफ चार्ज इथे लागू केलं तर तेवढ्याच किमतीचा चार्ज या प्लेट च्या बाहेर ही निघाला पाहिजे आणि हे होणार आहे तर जो काही करंट इथे येईल प्लेट ला चार्ज करेल आणि तितक्याच किमतीचा करंट आपल्याला ओपॅम्प मधून मिळेल आउटपुट मधूनही हाच आणि ओपॅम्प चे आउटपुट हे असे राहील ठीक तर हे आहे कॅपॅसिटर त्यामुळे ते चार्ज होईल तर कॅपॅसिटर C चार्ज व्हायला सुरुवात झाली आणि त्यातील करंट डाव्या बाजूने येत आहे त्यामुळे डावी बाजू पॉझिटिव होईल डावी बाजू सुद्धा पॉझिटिव होईल आणि उजव्या बाजूने निगेटिव्ह होईल ठीक त्यामुळे हीबाजू पॉझिटिव असेल आणि ही असेल निगेटिव्ह आणि त्यामुळे आपण निवडलेल्या दिशेप्रमाणे VC निगेटिव्ह व्हायला सुरुवात होईल VC वाढत आहे कारण आपण उजव्या बाजूला पॉझिटिव्ह निवडलेला आहे मला असे वाटते की आपण यालाच कायम राहणार आहोत जे निवडले ते निवडले Vc QC i ∆tc Vi ∆tRc तर ज्या क्षणाला इनपुट होल्टेज Vi वाढेल त्यातून करंट जायला सुरुवात होईल आणि त्यानंतर डेल्टा t या वेळेनंतर इनपुट होल्टेज वाढायला सुरुवात होईल आणि त्यामुळे कॅपॅसिटर मध्ये चार्ज जमा होईल हेच कॅपॅसिटर चे होल्टेज असेल बरोबर तर या वेळ डेल्टा t नंतर आपण इथे काढून सुरुवातीला Vi शून्य होते त्यानंतर ते काहीतरी संख्या पर्यंत वाढत गेली तर हे आहे Vi आणि आपण स्थिर ठेवू तर हे आहे डेल्टा t वेळेसाठी चे Vi तर या वेळेमध्ये कॅपॅसिटर जवळ काहीतरी चार्ज जमा झाला आहे त्याला आपण कॅपॅसिटर चे होल्टेज असं म्हणणार आहोत आणि तो येथे पर्यंत वाढत राहणार आहे तर हे आहे Vi तिथे काढले आहे सुरुवातीला VC हे 0 होता त्यावेळी कॅपॅसिटर मध्ये काही चार्ज नव्हता आता VC पर्यंत वाढत आहे ही संख्या i त्याची उंची पर्यंत आहे i ∆tc आता i चा जागेवर i आपण लिहू शकतो Vir इथे i करंट आहे बरोबर तर अशा प्रमाणे उंची आपण लिहू शकतो Vi ∆tRc ही आहे उंची आता हा आहे कर्व्ह रेट वक्रता येण्याचा दर त्याला मी कसे घेणार मी लिहू शकतो हे आहे VC आणि हे काळ्या शाईने दाखवलेली आहे Vi आणि आता आपण काढणार आहोत आउटपुट होल्टेज काय झाले आहे त्याचे या क्षणाला आपण या Vo पासून सुरुवात करू आधी असे समजू किती शुन्य आहे आपण त्याला निळ्या शाईने दाखवू तर आधी V0 हे 0 होते तर आता मोठे करून दाखवतो तर सुरुवातीला Vo होते शून्य आपण असे मानले की डेल्टा t वेळे नंतरही ते 0 राहणार आहे मग काय होईल मग तुम्ही पाहू शकता त्यानंतर डेटा वेळ समजा V0 शुन्यच आहे जर डेल्टा t वेळेनंतर V o 0 तर मग VN किती असेल VN V0 Vc Vi ∆tRc हे निगेटिव्ह आहे तुम्ही बघू शकता हे निगेटिव्ह आहे तुम्ही बघू शकता हे निगेटिव्ह आहे कारण आपण असे समजले आहे परंतु जर त्याला काही चार्ज मिळाला तर आणि जर करंट त्या होल्टेज मध्ये मिळवला तर हे होल्टेज किंवा आपल्याला इथे निगेटिव्ह होल्टेज मिळेल बरोबर आणि इथे आहे छोटी चूक केली आहे मला वजा चिन्ह हवे आहे मी विसरलो कारण तुम्हाला माहित आहे हे वोल्टेज निगेटिव्ह आहे कारण डावी बाजू पॉझिटिव्ह कडे जात आहे परंतु मी इथे राइट साइड उजवी बाजू असे म्हटले माझ्या पॉझिटिव संदर्भासाठी मी इथे वजा चिन्ह लिहिले पाहिजे तर सगळीकडे तर खरं पाहता हे कमी होणार आहे हे आहे म्हणजे ते खाली जात आहे एक दुरुस्ती करतो मी इथे हे जास्त काढले आहे तर डेल्टा t इथे मोठा डेल्टा t घेणार हे आहे होल्टेज VC हे कमी होत आहे म्हणजे त्याची उंची आहे Vi ∆tRc हे आहे Vi हे आहे VC ठीक आणि हे असे समजून चालतो की इकडे Vo आउटपुट वोल्टेज 0 आहे तर आपण पाहू शकतो VN ठीक तर सगळीकडे आपल्याकडे अधिक म्हणजे प्लस आहे तुम्ही पाहू शकता VN इथे पॉझिटिव आहे ठीक कारण इथे चार्ज येतो आहे त्यामुळे VN पॉझिटिव आहे अधिक आहे आता जर VN पॉझिटिव्ह असेल आणि VPVN पेक्षा जास्त असेल VP पेक्षा जास्त आणि जर VN हा VP पेक्षा जास्त असेल तर आउटपुट वर त्याचा काय परिणाम होईल ओपॅम्प च्या वैशिष्ट्ये नुसार आउटपुट कमी होईल कारण V N V P तर आउटपुट कमी होत आहे ते किती जोपर्यंत ते V N V P होत नाही तोपर्यंत परंतु जर त्यातील पोटेन्शिअल कमी होत राहिले तर VN अधिक होईल तर खाली जात राहिले अजून खाली तर पुन्हा एकदा V N V P तरी या क्षणाला आउटपुट V N V P ठीक तर V0 कमी होत आहे V N V P याचा अर्थ आता आपल्याला माहित आहे VN V0Vc आपल्याला हे माहित आहे त्याच बरोबर V o - Vc V P 0 तर यावरून V0 असणार आहे या Vc बरोबर Vi ∆tRc तर तुम्ही पाहू शकता या क्षणाला नक्कीच ओपॅम्प चे आउटपुट कमी होत आहे आणि ते पुन्हा एकदा शुन्य होत आहे अशाप्रकारे ओपॅम्प काम करणार आहे तर जरी तुम्ही असे समजले की थोड्या वेळा नंतर कॅपॅसिटर चे होल्टेज कमी होईल आणि त्यामुळे VN ओपॅम्प चे आउटपुट कमी करेल तर VN हा शून्य पर्यंत कमी होईल बरोबर मी असा विचार करू शकते की ह्या पद्धतीने काय होईल इथले पोटेन्शियल पुन्हा एकदा 0 होईल तुम्ही आता फक्त याचे पालन करा तर पुन्हा एकदा हा करंट 1 एंपियर होईल कारण पुन्हा एकदा 0 तर सारखाच करंट येथे मिळणार आहे तो त्याच्या कॅपॅसिटरला चार्ज करेल मग आपल्याला इथे असेच मिळेल आणि हा आहे ज्याचा कॅपॅसिटर पुढे चार्ज होत आहे थोड्या वेळानंतर कॅपॅसिटर चार्ज झाल्यानंतर तुम्ही विचार करू शकता आउटपुट होल्टेज Vo बदलत नाही त्यानंतर VA VN वाढत जाईल आता VN प्रयत्न करणार आहे वर जाण्याचा परंतु VN वर जात आहे आणि त्यामुळे आउटपुट कमी होणार आहे म्हणजे VN होणार आहे तर हे पुन्हा एकदा शून्याच्या खाली जाईल तर अशा पद्धतीने VN बदलणार आहे आणि खरंतर दोन्ही खूप जलद इथे घडणार आहेत माझा म्हणण्याचा अर्थ असा की जरी मी ते विचित्रपणे काढले आहे तरी थोड्यावेळासाठी VN वाढणार आहे त्यावेळी ओपॅम्प कमी होणार आहे VN कमी होणार आहे आणि पुन्हा VN वाढणार आहे ही खूप जलद आणि हळुवार घडणार आहे एक सारखा VN वाढणार आहे चक्राप्रमाणे तू कमी होणार आहे वाढणार आणि लगेच कमी होणार असेच पुढेही तर तुम्ही पाहू शकता जवळपास नेहमी 0 हे कसे शक्य आहे तुम्ही याचा विचार केला का तर V N 0 ठीक प्रत्यक्षात VN नेहमी 0 असणार आहे परंतु कॅपॅसिटर चे होल्टेज कमी होणार आहे दाखवल्याप्रमाणे त्यामुळे Vo सुद्धा कमी होईल तर आता मी आता सारांश सांगतो जर आपण बघितले आहे करंट I तिथून जात आहे त्यावेळी VC वाढणार आहे जास्तीत जास्त निगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज परंतु त्याचबरोबर ओपन एक सारखा कमी होणार आहे Vo असा बदलणार आहे की ज्यामुळे VNVP होईल आणि त्यामुळे हे घडत आहे जलद आणि पुढे त्याच वेळी सोबतच VNVP नेहमीच बरोबर तर VN नेहमी VP बरोबर राहणार आहे तेव्हा तुम्ही म्हणू शकता याचे गणित अगदी सोपा आहे आता तुम्ही सर्किट कडे बघा हे दोन्ही नेहमी सारखी असल्यामुळे त्यातील फरक शून्य राहील VNVp VN0 I ViR Q Vi ∆tRc Vc QC Vi tRc V0 VN Vc Vi tRc V0 Vi tRc जरी Vi बदलत राहील तरीही खरतर मी हे लिहू शकतोतुम्ही फक्त थोडासा विचार करा जर विचार केला तर तुम्हाला हे चित्र अजून स्पष्ट होईल ठीक तर माझी तुम्हाला याबद्दल विनंती आहे की याच्या बद्दल विचार करा हे खूप मजेदार आणि मनोरंजक आहे आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडला तर तुम्ही विचारू शकता आणि हा जलद आणि चुकीचा छोटा मार्ग आहे तुम्ही लक्षात ठेवा या सर्किट चे काम काय हे इंटिग्रेटेर चे काम कसे करते इथे आपण लाप्लास डोमेन च्या सूत्रांचा कसा उपयोग केला मला वाटतं आजच्या साठी इतकच ठीक आहे